मला दुसऱ्या स्पष्टीकरणात्मक उदाहरणाकडे जाऊ द्या आणि दुसरे स्पष्टीकरणात्मक उदाहरण असे आहे की जे पुन्हा एक मजली इमारत हाताळत आहे परंतु एका कठोर डायफ्राम सह आणि या स्थितीत मी वेगवेगळ्या भिंती साठी डिझाईन बला कडे येऊ इच्छितो म्हणून या आठवड्यात तुम्ही कठोर डायफ्राम धारणा असल्यास भिंतीवर शिअर बल वितरणाबद्दल तुम्ही प्रत्यक्षात गणना करीत आहात तर आता तुम्ही एक असे उदाहरण पहाल जे डिझाईन दृष्टिकोनामध्ये एम्बेड केलेले आहे ठीक आहे तर आपण येथे काय पाहत आहोत आम्ही एक कठोर डायफ्रामसह एका मजल्या वरील मॅसोनेरी बांधकामाचा विचार करीत आहोत आणि कठोर डायफ्राम ही एक मजली संरचनेसाठी प्रबलित काँक्रीट छतावरील स्लॅब असू शकते आणि जोपर्यंत प्रसर गुणोत्तर आहे तोपर्यंत एक कठोर डायफ्राम म्हणून कार्य केले पाहिजे प्लॅन चे गुणोत्तर ३ पेक्षा जास्त नाही जेव्हा तुमच्याकडे प्रसर गुणोत्तर असते जेथे इमारतीची लांबी इमारतीच्या रुंदी पेक्षा ३ पट किंवा त्यापेक्षा जास्त असते तेव्हा तुमच्याकडे अर्ध कठोर डायफ्रामची परिस्थिती असू शकते आणि ज्या प्रकारे आम्ही हाताळले तसे ते हाताळता येणार नाही या विशिष्ट प्रकरणाला आम्ही जास्त कठोर डायफ्राम क्रिया म्हणून हाताळत आहोत भुकंपाचे विश्लेषण पुन्हा छोट्या दिशेला समांतर केले जाणार आहे आणि y दिशेतील भुकंपाचे बल ज्याचा आम्ही येथे विचार करत आहोत १०० kN आहे खालील पैलू निश्चित केले पाहिजेत तर हा तो प्लॅन आहे ज्याकडे आम्ही पाहत आहोत मी या विशिष्ट समस्ये तील सेंटरलाईन परिमाणे पाहत आहे आम्ही आधीच अंदाजित केलेल्या स्टिफनेसेस वर काम करीत आहोत तर सेंटरलाईन परिणामांवर काम करणे सोयीचे आहे तर प्लॅन तुम्हाला दर्शवतो की लांबच्या परिमाणात इमारतीची लांबी १८ मीटर आणि छोट्या दिशेतील इमारतीची रुंदी १२ मीटर कशी आहे आणि म्हणून ती इमारत आहे तुमच्याकडे चार भिंती आहेत तुमच्याकडे दोन भिंती भुकंपाच्या दिशेने आहेत आणि भुकंपाच्या दिशेला लंबवत असलेल्या दोन भिंती आहेत आणि तुम्ही पाहू शकता की एका दिशेत तेथे सममिती नाही तेथे y दिशेत सममिती आहे तर हे विशिष्ट उदाहरण आम्ही ही उदाहरणे ईकसेंट्रीसिटी काय आहे याचा अंदाज घेण्यासाठी वापरू आणि मग ईकसेंट्रीसिटी पासून प्लेन मधील दिशेने असलेल्या भिंतीवर डिझाईन बल काय असणार यावर पोहोचू या विशिष्ट प्रकरणात आम्हाला भिंत A आणि भिंत B कडे पाहण्यात रस आहे आणि भिंत A आणि भिंत B मधील डिझाईन बला चा अंदाज करणे तर मोजावयाच्या गोष्टी स्टिफनेस चे केंद्र मग आम्हाला अंदाज करणे आवश्यक आहे थेट शिअर घटक आणि टॉर्शनल शिअर घटक काय आहेत आणि जसे की आम्ही भूकंप Y कडे पाहत आहोत मला भिंत A आणि भिंत B मध्ये रस आहे जर तुम्ही भूकंप बल x दिशेने विचारात घेतले तर तुम्ही त्या व्यतिरिक्त देखिल पाहू शकता की भिंत C आणि भिंत D वर डिझाईन बल येत आहे आम्हाला अपघाती ईकसेंट्रीसिटी साठी देखील हिशोब करणे आवश्यक आहे तर तुम्ही करत असलेल्या अभ्यासात तुम्ही यासाठी हिशोब केलेला नाही अपघाती ईकसेंट्रीसिटीच्या परिणामांकडे आम्ही दुर्लक्ष केले आहे परंतु डिझाईन च्या चौकटीमध्ये तुम्ही ते करू शकत नाही आणि संहितेला ती अपघाती ईकसेंट्रीसिटी विचारात घेणे आवश्यक आहे तर हे एक उदाहरण आहे जेथे अपघाती ईकसेंट्रीसिटी किती आहे याकडे आपण पाहतो मग तुम्हाला रस असलेल्या भिंत A किंवा भिंत B मध्ये शिअर बलासाठी सर्वात वाईट परिस्थिती कडे पाहण्यासाठी अपघाती ईकसेंट्रीसिटी वापरू गृहीतके वस्तुमानाचे केंद्र भौमितिक केंद्रावर आहे तर आम्ही हे गृहीत धरत आहोत की वस्तुमानाचे केंद्र १८ मीटर x १२ मीटर प्लॅन च्या भौमितिक केंद्रावर आहे आणि भिंती च्या स्टिफनेसचा तुमच्यासाठी अंदाज केला तर तुम्ही सीमारेषेची परिस्थितीचा विचार करून एकट्या भिंती च्या स्टिफनेसची गणना करण्याच्या प्रक्रियेतून यापूर्वीच गेला आहात की ते शीर्ष आणि तळा कडे फिक्स्ड् फिक्स्ड् आहेत किंवा त्यास पिन्ड् पिन्ड् केलेली स्थिती आहे तर या विशिष्ट प्रकरणात आमच्याकडे आधीच भिंती च्या स्टिफनेसेसचा अंदाज आहे परंतु ते आम्हाला सापेक्ष दृष्टीने दिलेले आहेत येथे भिंत A ला ६ युनिट चा स्टिफनेस आहे तर भिंत B C आणि D ला ४ युनिटचा स्टिफनेस आहे आमच्याकडे आम्हाला दिलेल्या स्टिफनेसेस सापेक्ष दृष्टीने आहेत वास्तविक समस्ये मध्ये तुम्हाला नंतर संबंधित स्टिफनेसवर पोहचण्यासाठी वास्तविक स्टिफनेस काय आहे हे देखील लक्षात घ्यावे लागेल तर हेच आहे जे आम्हाला दिलेले आहे आणि ही ती गृहितके आहेत जी आम्ही करत आहोत तर आम्ही या समस्येचे परीक्षण कसे करायला हवे पहिली पायरी म्हणजे स्टिफनेस च्या केंद्राचा अंदाज स्टिफनेसच्या केंद्राचा अंदाज करताना आम्हाला भिंत C आणि D साठी चा सममितीय आराखडा दिलेला असल्यास स्टिफनेस कॉर्डीनेट्स् x आणि y कॉर्डीनेट xR आणि yR च्या केंद्राकडे पाहण्यात रस आहे y दिशेने तेथे एक निश्चित आहे तेथे सममिती आणि म्हणूनच yR वस्तुमाना च्या केंद्रसह तंतोतंत जुळेल जे या विशिष्ट प्रकरणात सरलीकरणाचे काहीतरी आहे परंतु दुसर्या दिशेने स्टिफनेसचे केंद्र आणि वस्तुमानाचे केंद्र x अक्षा च्या बाजूने तंतोतंत जुळत नाही आणि म्हणूनच ती ईकसेंट्रीसिटी अशी आहे की जी प्रणाली तील टॉर्शन ला कारणीभुत होईल जेव्हा y दिशेने भूकंपाची क्रिया विचारात घेतली जाईल म्हणून आम्हाला स्टिफनेसच्या केंद्राचा अंदाज काढणे आवश्यक आहे तुम्ही भिंती च्या स्टिफनेसच्या मोमेंट च्या बेरजे द्वारे गणना करू शकता भिंत A आणि भिंत B हे भिंत A बाबत उपयोजित बलाला समांतर आहे आणि म्हणून मी x R आणि y R चा हा अंदाज करत आहे जसे तर स्टिफनेसच्या केंद्राचे कॉर्डीनेट्स् या दिलेल्या प्लॅन कॉन्फिगरेशन साठी अंदाजीत xR yR ७ २६ आहेत आणि x M y M आम्ही सुरुवातीला याबद्दल बोललो आहोत ते भौमितिक केंद्रात असल्याचे आम्ही विचारात घेत आहोत तर १८ आणि १२ ९६ xM yM आहेत तुम्ही पहाल की y दिशेच्या बाजूने तुमच्याकडे ईकसेंट्रीसिटी नाही मुद्दा आहे ६ आणि ६ तेथे आणि म्हणूनच तेथे कॉर्डीनेट्स् ६ आणि ६ आहेत तर तेथे त्या दिशेने कुठलीही ईकसेंट्रीसिटी नाही परंतु तुमच्याकडे x दिशेने ईकसेंट्रीसिटी आहे तर ex xM xR आणि म्हणून आणि १ ८ मीटर असा ईकसेंट्रीसिटी चा अंदाज करतो म्हणून ती ईकसेंट्रीसिटी आहे ज्यामुळे टॉर्शन उद्भवत आहे आणि ती लक्षणीय ईकसेंट्रीसिटी ती भुकंपाच्या दिशेने लंबवत प्लॅन परिमाणांच्या १० टक्के आहे हे लक्षणीय आहे आम्ही विशेषत अपघाती टॉर्शनचा एक अंदाज म्हणून प्लॅन परिमाणांच्या सुमारे ५ टक्के वापरतो आणि येथे आमच्याकडे एक प्रकरण आहे जेथे ते दुप्पट आहे तर ती लक्षणीय ईकसेंट्रीसिटी आहे ठीक आहे मग शिअर बलाचा अंदाज लावण्यासाठी सक्षम होण्यासाठी आम्हाला येथे CS म्हणून नियुक्त असलेल्या स्टिफनेसच्या केंद्राच्या बाबतीत शिअर भिंती च्या पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया ची गरज आहे आणि म्हणून पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येक भिंतीचे स्टिफनेसेस गुणिले अंतराचा वर्ग भिंतीचे सेंट्रॉईडल अंतर यांची बेरीज आहे आणि ते मग भिंत A चे सापेक्ष स्टिफनेस म्हणून अनुवादित असते

या प्रकरणात पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया सुमारे १०६५ ६ मीटर स्क्वेअर पर्यंत काढला जातो तर पायरी २ आम्ही पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाचा अंदाज केला आहे आणि म्हणून टॉर्शनल मोमेंटचा अंदाज करण्यास सक्षम होण्यासाठी आम्ही योग्य दिशेने आहोत आता पायरी ३ आम्हाला रस असलेल्या दोन भिंती मधील थेट शिअरचा आपण अंदाज करू आणि ती एक कठोर डायफ्रामसह कठोर डायफ्रामची समस्या असल्यामुळे आम्ही स्टिफनेसेसच्या प्रमाणात शिअर बलाच्या वितरणा कडे पाहत आहोत आणि म्हणूनच येथे थेट शिअर बल HDA म्हणून नियुक्त केलेले भिंत A शी संबंधित थेट शिअर बल हे वितरण घटकां व्यतिरिक्त काहीही नाही तर या प्रकरणात जे शिअर बल आहे की जे आम्ही या समस्येमध्ये विचारात घेत आहोत जे ४५० kN आहे तर भिंत A मध्ये त्याचप्रमाणे भिंत B शी संबंधित थेट शिअर बल HDB चा अंदाज केला जो आहे तर ते दोन भिंतींच्या दरम्यान वितरित थेट शिअर बल आहे आता आपल्याकडे ईकसेंट्रीसिटी आहे का होय आणि लक्षणीय आणि जेव्हा भूकंप बल y दिशेने कार्यरत असतील तेव्हा तेथे टॉर्शनल मोमेंट्स असतील आणि म्हणून ईकसेंट्रीसिटी मुळे टॉर्शनल मोमेंटचा काय परिणाम होतो हे मोजणे आवश्यक आहे या टप्प्यावर मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की संहिता IS १८९३ भाग १ २०१६ टॉर्शनल अनियमिततेपासून येणाऱ्या प्लॅन च्या आणि अनियमिततेच्या संदर्भात काय बोलतो तर प्लॅनमधील अनियमितता वेगवेगळ्या स्त्रोतांकडून येऊ शकते जसे की एखाद्या प्लॅन मध्ये कटआउट असणे इमारतीच्या प्लॅन मध्ये ते इमारतीच्या आकारामुळे असू शकते आणि ते प्रतिकार करणाऱ्या शिअर भिंती च्या अनियमित रचनेमुळे टॉर्शनल अनियमिततेच्या कारणामुळे असू शकतात तर टॉर्शनल अनियमितता संहिता कशी परिभाषित करते हे IS १८९३ भाग १ चा टेबल ५ च्या संदर्भात आहे प्लेनमधील जास्तीत जास्त विस्थापन भिंतीचे जास्तीत जास्त ड्रिफ्ट भागिले कमीत कमी ड्रिफ्ट यांचा अंदाज करणे आवश्यक आहे आणि जर हे ओलांडते असेल तर जर तुम्ही प्लॅन च्या परिमाणाकडे पाहत असाल आणि आम्ही दोन भिंतीकडे पाहत आहोत भिंत A आणि भिंत B जर प्लेनमधील शिअर बलामुळे भिंत A चे ड्रिफ्ट आणि प्लेनमधील शिअर बलामुळे भिंत B चे ड्रिफ्ट यांची गणना केल्यास तुमच्याकडे एक कमाल मूल्य आणि एक किमान मूल्य असेल तर त्यांचे गुणोत्तर १ ५ पेक्षा जास्त असेल मग ती एक टॉर्शनली अनियमित इमारत आहे तर ही टॉर्शनल अनियमिततेची व्याख्या आहे तर ही इमारत टॉर्शनली अनियमित आहे हे तपासण्यासाठी आम्ही अंदाज बांधू परंतु ते करण्यास सक्षम असण्यासाठी ड्रिफ्ट काय आहे याचा अंदाज करण्यास सक्षम असण्यासाठी आम्हाला भिंत A आणि भिंत B वर कार्यरत असणाऱ्या शिअर बलांचा प्रारंभिक अंदाज आवश्यक आहे तर थेट शिअर आणि टॉर्शनल शिअर यांच्या संयोजनामुळे आम्हाला टॉर्शनल शिअर आणि नंतर एकूण शिअरचा एक प्रारंभिक अंदाज तयार करणे आवश्यक आहे म्हणून हे करण्याआधी यावर अवलंबून आपल्याला या इमारतीच्या वस्तुमाना च्या केंद्राच्या बाबतीत स्टिफनेस केंद्र कोठे आहे हे समजावून घेणे आवश्यक आहे टॉर्शनल मोमेंट इमारतीवर कार्य करणे अपेक्षित आहे वस्तुमाना च्या मध्यभागी आणि स्टिफनेसच्या मध्य भागाच्या सभोवती वेगवेगळ्या भिंती स्थित असल्यामुळे टॉर्शनल शिअर आणि थेट शिअर यांचा परिणाम होतो याचा विचार केला जातो तर त्यासाठी y दिशेत भूकंप बलाच्या दृष्टीने काय घडत आहे याकडे आपण पाहूया मी थेट शिअर आणि टॉर्शनल शिअर म्हणून स्वतंत्रपणे त्यांचे परीक्षण करेल तर आमच्याकडे प्लॅन कॉन्फिगरेशन आणि चार भिंती त्याभोवती चार भिंतीं ची रचना आहे आमच्याकडे वस्तुमानाच्या मध्यभागी आणि स्टिफनेसच्या मध्य भागाच्या दरम्यान ईकसेंट्रीसिटी e x आहे थेट शिअर बल H y वस्तुमानाच्या मध्यभागी कार्यरत आहे आणि थेट शिअर पासून प्रतिरोध येत आहे जो भिंत A आणि भिंत B वर जातो जे आपण आधीपासूनच अंदाजित केलेले मूल्य आहे टॉर्शनल शिअर बाबत काय तुमच्याकडे ईकसेंट्रीसिटी आहे आणि म्हणून ते स्टिफनेसच्या केंद्राभागा बाबत आहे जे प्लॅन पिळण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून तुमच्याकडे ही अतिरिक्त टॉर्शनल मोमेंट आहे जी ईकसेंट्रीसिटी मुळे संरचनेची मागणी म्हणून येते म्हणूनच या टॉर्शनल मोमेंट पासून येणारे टॉर्शनल शिअर काय आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या भिंतीं वर टॉर्शनल शिअर चा संबंध लावण्यासाठी कोणते मूल्य आहे ज्याची आवश्यकता आहे भिंत A भिंत B भिंत C आणि भिंत D दोन भिंतींद्वारे थेट शिअर ला प्रतिकार केला जातो आणि म्हणूनच आम्ही HDA चा अंदाज केला जो स्टिफनेस पासून येणाऱ्या वितरण घटकावर आधारित भिंत A शी संबंधित थेट शिअर बल आहे आणि HDB भिंत B शी संबंधित शिअर बल आहे तो पुन्हा द्वारे गुणाकारीत वितरण घटकांसह Hy द्वारा गुणाकार केलेला भिंतीचे स्टिफनेस भागिले स्टिफनेसेसची बेरीज आहे तर आम्ही ते केले आमच्याकडे थेट शिअर बल आहे आता टॉर्शनल मोमेंट आणि टॉर्शनल मोमेंट पासून येणारे शिअर आतापर्यंत काय घडते त्यात जोडले जात आहे तर येथे काय घडते टॉर्शनल मोमेंट आणि स्टिफनेसच्या केंद्राबाबत कार्य करीत आहे ज्याअर्थी या विशिष्ट उदाहरणात स्टिफनेसचे केंद्र वस्तुमानाच्या मध्यभागी डाव्या बाजूला ठेवलेले आहे आणि आम्ही Hy च्या वस्तुमानाच्या मध्यभागी कार्यरत असलेल्या एका बलाकडे पहात आहोत टॉर्शनल मोमेंट पासून येणाऱ्या शिअर बलांचे दिशा निर्देश गंभीर आहेत वस्तुमानाच्या केंद्राच्या संदर्भात स्टिफनेसच्या मध्यभागाची स्थिती वस्तुमानाच्या मध्यभागाकडे भुकंपाची दिशा आणि नंतर या भिंतीवर शिअर ची मागणी काय असेल याचा अंदाज घेणे या भिंती वरील शिअर ची मागणी याकडे पाहणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे तर या विशिष्ट प्रकरणात टॉर्शनल मोमेंट स्टिफनेसच्या केंद्राबाबत कार्य करीत आहे चार भिंतींमध्ये तुम्हाला दिसणारे हे निळ्या बाणांचे चिन्ह या प्रभावामुळे टॉर्शनल शिअरशी संबंधित आहेत तर चार भिंती वरील टॉर्शनल शिअर ची मागणी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे आणि हे वस्तुमानाच्या मध्यभागाच्या संदर्भातील स्टिफनेसच्या मध्यभागाच्या स्थितीमुळे आहे तर याचा अर्थ असा होतो की टॉर्शनल शिअर ची दिशात्मकता तपासण्यात सक्षम होण्यासाठी स्टिफनेसच्या केंद्राचा कठोर अंदाज घेणे आवश्यक आहे तर चार टॉर्शनल शिअर बलात एक Ht A समाविष्ट करते जी भिंत A शी संबंधित टॉर्शनल शिअर आहे H tB H tC आणि H tD यांचा आता अंदाज करणे आवश्यक आहे मग तुमच्याकडे थेट शिअर आणि टॉर्शनल शिअर एकत्र काम करतात आता जेव्हा तुम्ही तळाशी असलेल्या या दोन आकृत्यांकडे पहात आहात तेव्हा तुम्ही पाहू शकता की भिंत A वर थेट शिअर आणि टॉर्शनल शिअर या विशिष्ट प्रकरणात विरोधी दिशांनिर्देशांमध्ये आहे आणि म्हणूनच टॉर्शनचा या विशिष्ट प्रकरणात फायदेशीर प्रभाव पडेल भिंत A वर येणारे एकूण शिअर बल कमी करण्यात तथापि जर तुम्ही भिंत B कडे पाहात असाल तर तुम्हाला दिसेल की थेट शिअर आणि टॉर्शनल शिअर एकाच दिशेने आहेत तर तेथे शिअर बलासाठी एक वाढ आहे एकूण शिअर बल आता H DB आणि H tB ची बेरीज आहे तर हे महत्त्वाचे आहे तर हे कार्य करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अर्थात तुमच्या विचाराधीन असलेल्या अक्षा च्या संदर्भात तुम्हाला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की तुम्ही गणनेमध्ये त्रुटी करीत नाही आहात आणि हे आम्हाला समजून घेण्याचा आधार आहे तुम्ही थेट शिअर आणि टॉर्शन शिअरची बेरीज करणार आहात किंवा तुम्ही थेट शिअर मधून टॉर्शनल शिअर वजा करणार आहात तर आपण प्रारंभिक अंदाजाकडे पाहूया आम्ही म्हटले की आम्हाला प्राथमिक अंदाज हवा आहे कारण या प्रारंभिक अंदाजानुसार आपण तुम्ही एखादी अनियमित कॉन्फिगरेशन पहात आहात की नाही हे तपासू आणि एकदा आम्हाला माहीत झाले की आम्ही एक अनियमित कॉन्फिगरेशन पाहत आहोत मग आम्ही अपघाती ईकसेंट्रीसिटीचा अंदाज घेऊ शकतो आणि डिझाईन च्या चौकटीमध्ये अपघाती ईकसेंट्रीसिटी जोडू शकतो तर हा प्रारंभिक अंदाज आहे मी एकही अंदाज केलेला नाही तेथे अपघाती ईकसेंट्रीसिटी साठी अद्याप अंदाज केलेला नाही तर आपण अपघाती ईकसेंट्रीसिटीसाठी संहितेच्या अंदाजाकडे जाण्यापूर्वी अपघाती ईकसेंट्रीसिटीची गणना करण्यासाठी अंगभूत नियमांचा वापर करू तर या विशिष्ट प्रकरणात ज्याअर्थी आम्ही टॉर्शनल शिअरचा एक प्रारंभिक अंदाज घेत आहोत मी H'tA संकेत वापरत आहे जो भिंत A मधील टॉर्शनल शिअरसाठी प्रारंभिक अंदाज आहे आणि भिंत B मधील टॉर्शनल शिअरसाठी प्रारंभिक अंदाज तर टॉर्शनल शिअरचा अंदाज y दिशेने शिअर बल H गुणिले ईकसेंट्रीसिटी जो e x अधिक एक अपघाती ईकसेंट्रीसिटीचा आम्ही अंदाज केला आहे आम्ही अंगभूत नियम म्हणून गृहीत धरू की अपघाती ईकसेंट्रीसिटी इमारतीच्या बाजूच्या परिमाणा च्या ५ टक्के आहे भुकंपाच्या दिशेने लंबवत इमारतीच्या परिणामामध्ये तर १८ मीटर जी आमच्याकडे ह्या इमारतीची लांबी म्हणून आहे गुणिले x R आणि गुणिले R A जी भिंत A ची स्टिफनेस आहे च्या ५ टक्के ईकसेंट्रीसिटी आहे x R स्टिफनेसच्या मध्यभागी आणि भिंत A तिच्या स्वतःच्या सेंट्राॅईड दरम्यानचे अंतर आहे जे पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याचा आम्ही पायरी २ मध्ये अंदाज केला ने विभाजित आहे तर अंदाज करा आम्ही पाहतोय की टॉर्शनल शिअरचा प्रारंभिक अंदाज सुमारे ४९ kN ४९ २८ किलो न्यूटन आहे त्याचप्रमाणे आम्ही H tB चा अंदाज करतो आणि येथे काळजी घेतो की आम्ही योग्य अंतरे वापरत आहोत हे भिंत B पासून ते स्टिफनेसच्या मध्यभागाचे अंतर आहे तर L x R आणि आमच्याकडे पुन्हा टॉर्शनल शिअरचा अंदाज आहे तुम्ही पहाताय की ही दोन मूल्य काहीसे एकमेकांच्या अगदी जवळ आहेत तथापि मी आधी सांगितल्या प्रमाणे टॉर्शनल शिअरची दिशा महत्त्वाची आहे तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे तर तुमच्याकडे HA' आहे कारण हा एक प्रारंभिक अंदाज आहे तुमच्याकडे थेट शिअर HDA H' tA चा अंदाज समान आहे आणि म्हणूनच मी थेट शिअर घटक २७० घेतो वजा ४९ २८ आणि मला भिंत A मधील एकूण शिअरचा प्रारंभिक अंदाज मिळेल ज्या अर्थी भिंत B मध्ये मी सांगितलेले दोन्हीही H DB आणि H'tB एकाच दिशेने आहेत आणि म्हणून आम्ही ह्या दोन्ही प्रभावांना जोडतो आणि आम्हाला अंदाज मिळतो तर १८ अधिक ४९ २५६ आम्हाला २२९ २५६ देते भिंत B मधील एकूण शिअरचा एकूण शिअरचा प्रारंभिक अंदाज म्हणून हे ज्ञात असताना हे पाहण्यासाठी आम्ही पटकन एक गणना करू शकतो मला आता शिअर बल माहित आहे मला भिंतीचे स्टिफनेस माहीत आहेत आणि म्हणूनच विस्थापनाचा अंदाज भिंत A मधील ड्रिफ्ट आणि भिंत B मधील ड्रिफ्ट शक्य आहे आणि ड्रिफ्ट पासून ज्याअर्थी तुम्ही दोन भितींकडे पहात आहात कमीत कमी ड्रिफ्ट आणि जास्तीत जास्त ड्रिफ्ट पासून संहितेने विहित केलेली मर्यादा ओलांडली आहे की नाही हे तपासण्यास आम्ही सक्षम होऊ तर मी येथे म्हणून ΔA चा अंदाज करीत आहे लक्षात ठेवा RA येथे सापेक्ष दृष्टीने आहे ती एक सापेक्ष स्टिफनेस आहे आणि म्हणूनच विस्थापनांना येथे युनिट नाही परंतु ते आमच्यासाठी आवश्यक नाही तर किमान विस्थापनाचा अंदाज असा आहे की भिंत R A ची स्टिफनेस भिंत B च्या स्टिफनेस पेक्षा कमी आहे आणि म्हणूनच या प्रकरणात ΔA Δmin असेल आणि ΔB Δmax असेल आम्हाला येथे दोन मुल्ये मिळतील मूल्यां च्या सरासरीचा अंदाज लावला जातो आणि आम्ही Δmax Δmin कडे पाहत आहोत जो ५७ ३१ ३६ ७८ असून आपल्याला १ ५ पेक्षा जास्त मूल्य देतो ते म्हणजे टॉर्शनली अनियमित इमारत किंवा एक अशी इमारत जीची प्लॅन अनियमितता टॉर्शनल अनियमिततेपासून येते तर ही एक टॉर्शनली अनियमित इमारत आहे तर अपघाती ईकसेंट्रीसिटीच्या दृष्टीने संहिता काय विहित करते तर आता आपण काय करायचे आहे हे लक्षात ठेवून आम्हाला अपघाती ईकसेंट्रीसिटीचा अंदाज केला पाहिजे आणि अपघाती ईकसेंट्रीसिटी सर्वात गंभीर टॉर्शनल शिअर आणि भिंत A आणि भिंती B वर एकूण शिअर काय असेल याची गणना करण्यासाठी वापरली पाहिजे तर IS १८९३ असे विहित करतो की गतिमान प्रभावांचा विचार करून आणि गतिमान प्रवर्धनाचा विचार करून एकूण अपघाती टॉर्शन आणि म्हणूनच तुमच्याकडे सबस्क्रिप्ट d आहे तर गतिमान प्रवर्धनाचा विचार करून एकूण ईकसेंट्रीसिटीचा स्थिर ईकसेंट्रीसिटीच्या १ ५ पट अधिक रुंदीचे ५ टक्के म्हणून विचार केला पाहिजे भुकंपाच्या कृतीच्या दिशेने लंबवत परिमाणा च्या ५ टक्के तर येथे e si e si काही नाही परंतु ईकसेंट्रीसिटीचा स्थिर अंदाज आहे जो आपण सर्व करत आलो आहोत आम्ही प्रत्यक्षात ईकसेंट्रीसिटीचा अंदाज केला आहे परंतु ही स्थिर ईकसेंट्रीसिटी आहे गतिमान परिस्थिती अंतर्गत मोठी ईकसेंट्रीसिटीची अपेक्षा आहे कारण गणना गतिमान प्रभावांना अप्रत्यक्षपणे गृहीत धरू शकत नाहीत संहितेची आवश्यकता आहे की डिझाईन बलांच्या आमच्या गणानांमध्ये गतिमान ईकसेंट्रीसिटीचा अंदाज केला जावा आणि तुमच्याकडे आणखी एक अंदाज आहे जो आहे तर सामान्यतः अंगभूत नियम म्हणून तुम्ही पहाल अंदाजित ईकसेंट्रीसिटी अधिक किंवा उणे ५ टक्के अपघात ईकसेंट्रीसिटी तर या विशिष्ट प्रकरणात आपण हेच करीत आहोत आणि e si वजा 0 05 b आपल्याला एक वाईट परिस्थिती देईल आणि अशाप्रकारे संहिता एका प्रकरणात गतिमान प्रवर्धन वापरून प्रवर्धन विहित करते आणि आम्ही खालील पैकी गतिमान प्रवर्धनाचा अतिरिक्त प्रभाव वापरत नाही तर हा अंदाज केला गेला आहे एका प्रकरणात अपघाती ईकसेंट्रीसिटी सह अंदाज आहे गतिमान प्रवर्धन ३ ६ मीटर आणि दुसर्या प्रकरणात ० ९ मीटर आहे संहितेची आवश्यकता आहे की तुम्ही विचार करीत असलेल्या प्रत्येक भिंतीवर एकूण शिअरसाठी सर्वात असह्य परिस्थिती कशामुळे उद्भवू शकते हे तुम्हाला अवश्य पाहिले पाहिजे एका प्रकरणात ते ६ ६ असू शकते तर दुसर्या प्रकरणात ० ९ असू शकते म्हणून आम्ही दोघांसाठी एक अंदाज लावतो मी त्याचा उल्लेख करू इच्छितो तुम्ही जर टाईम हिस्ट्री विश्लेषण करत असाल आणि गतिमान प्रभावांबद्दल स्पष्टपणे विचार केल्यास तुम्हाला गतिमान प्रवर्धनाच्या माध्यमातून गतिमान प्रवर्धन ईकसेंट्रीसिटीचा विचार करण्याची आवश्यकता नाही जो तुम्हाला येथे स्थिर ईकसेंट्रीसिटीच्या १ ५ पट दिसतो तथापि तुम्ही प्रतिसाद स्पेक्ट्रम पद्धत किंवा समकक्ष स्टॅटिक फोर्स पद्धतीवर तुम्ही डिझाईन बल गणना मोजत असाल तर गतिमान ईकसेंट्रीसिटीची गणना करणे आणि एकूण बलाचा अंदाज घेण्यासाठी ते वापरणे आवश्यक आहे तर आम्ही ईकसेंट्रीसिटीचा अंदाज बांधला आहे आम्ही पाहू शकतो की ते ३ ६ मीटर आहे जे इमारतीच्या L परिमाणातील २० टक्के आहे तर हे लक्षणीय आहे तर ईकसेंट्रीसिटी ही बाजूच्या परिमाणातील २० टक्के आहे तर त्यासह जर तुम्ही प्रत्यक्षात H tA च्या अंदाजाकडे भिंत A वरील टॉर्शनल शिअर आणि भिंत B वरील टॉर्शनल शिअर पाहिले तर जर तुम्हाला पुन्हा आठवत असेल तर आम्हाला हे लक्षात घेणे आवश्यक आहे की भिंत A मधील टॉर्शनल शिअर एकूण शिअरला कमी करेल तर भिंत B मधील एकूण शिअर वाढवेल हे लक्षात घेऊन आम्ही भिंत A साठी ईकसेंट्रीसिटीचा कमीत कमी ईकसेंट्रीसिटी प्रभाव कमी करू आणि भिंत B मध्ये जास्तीत जास्त प्रभाव जोडू आणि म्हणून भिंत A साठी टॉर्शनल शिअर च्या अंदाजात मी दुसरी अभिव्यक्ती वापरतो म्हणून भिंत A साठी टॉर्शनल शिअर च्या अंदाजाचा अंदाज १६ ४२ kN आहे तर इतर बाबतीत भिंत B मधील अंदाज आहे कारण तो जोडणारा आहे आम्ही उच्च ईकसेंट्रीसिटीचा वापर करू आणि म्हणून भिंत B साठी टॉर्शनल शिअर घटक ६५ ६७५ kN आहे म्हणून आता H A आणि H B कडे येताना जे एकूण शिअर बल आहे पहिल्या प्रकरणात थेट शिअर बल वजा H tA हे एकूण शिअर बल २७० वजा १६ ४२ kN असेल २५३ ५८ kN ही या भिंती साठी सर्वात वाईट बाबी चे टॉर्शनल शिअर आहे दुसऱ्या अभिव्यक्ती मध्ये H B जे शिअर बल येत आहे भिंत B वरील एकूण शिअर बल H B H D B H t B आणि ते २४५ ६७५ kN आहे १८० अधिक हे मूल्य ६५ ६७५ ज्याचा आम्ही आत्ताच अंदाज केला तर तुम्ही पहाल की आमच्याकडे पुराणमतवादी बाजू कडे दोन बाण आहेत आम्ही भिंत A आणि भिंती B साठी खरोखर सर्वात वाईट परिस्थितीचा वापर केला आहे आणि एकूण शिअर बलाचा अंदाज लावला आहे तुम्ही पाहू शकता की आता तुम्ही दोन शिअर बल २५३ ५८ आणि २४५ ६७ जोडू शकता आणि मूल्य ५०० kN जवळ आहे जे Hy काय होता त्यापासून वेगळे आहे Hy ४५० kN होता तर जवळजवळ ५०० kN आहे तर म्हणूनच अतिरिक्त ५० kN म्हणजे तुमच्या कडच्या अतिरिक्त प्रभावामुळेच आहे की ईकसेंट्रीसिटी आणि अपघाती ईकसेंट्रीसिटी जे डिझाईन च्या दृष्टिकोनातून देखील अंगभूत आहे